नमस्कार आणि सिक्युअर सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या व्याख्यानास आपले स्वागत आहे मागील व्याख्यानात आपण प्रवेश नियंत्रण यंत्रणेकडे पहात आहोत जे आपण विशेषतः discretionary access control सुद्धा बघितले आहे आणि आपण युनिक्स लिनक्स सिस्टममधील यंत्रणेकडेही पाहिले जेथे discretionary access control यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत आता discretionary access control यंत्रणेची काही कमतरता आहेत या व्याख्यानात आपण discretionary access control ची कमतरता पाहू आणि नंतर माहितीच्या प्रवाहावर आधारित मजबूत प्रवेश नियंत्रण यंत्रणा पाहू मग आपण हे व्याख्यान discretionary access control ची कमतरता पासून सुरू करू तर मूलत असे म्हणूया की आपल्याकडे A B आणि C हे तीन विषय आहेत आणि A फाईलचा मालक आहे आणि तो B ला फाईल वाचण्यास प्रवेश देतो मागील व्याख्यानातून आपल्याला हे माहित आहे की हे प्राथमिक गोष्टी कशा शक्य आहे ते म्हणजे access control matrix वापरून मूलत access control matrix मध्ये या ऑब्जेक्टशी संबंधित सेल आणि फाइलची आणि त्या विषयाची मालकी ह्यात असते कारण आता विषय त्या फाईलचा मालक असल्यामुळे तो दुसर्या विषयात प्रवेश देऊ शकतो फाईल वाचण्यासाठी आणि सेल B मधील विषय आणि या विशिष्ट फाइलशी संबंधित वाचन गुणधर्म प्रविष्ट करुन हे केले जाते तर discretionary प्रवेशासाठी काय परवानगी देईल ते म्हणजे B केवळ फाईलला वाचू शकते ते या विशिष्ट फाईलवर लिहू किंवा अंमलात आणू शकत नाही किंवा इतर कोणतेही कार्य करू शकत नाही असे मानू की हा विषय B हा एकमेव non owner आहे ज्यास या विशिष्ट प्रवेशासाठी प्रवेश फाईल आहे याचा अर्थ असा होईल की त्या विशिष्ट सिस्टम मधील इतर कोणीही ती फाईल वाचण्यास सक्षम होणार नाही तर ज्या discretionary access control ची तपासणी केली जात नाही ते म्हणजे हा विषय B फाईलची एक प्रत बनवू शकतो आणि ही नवीन फाइल तयार करेल आणि ही फाईल त्यानंतर इतर विषयांवर जाऊ शकते अशाप्रकारे आपण पहात आहोत की फाईल विषय A ने तयार केलेली आहे आणि ती फक्त विषय B ने वाचली पाहिजे आहे त्या फाईल मधील माहिती C सारख्या इतर विषयांवर देखील पाठवते ज्यांना त्या फाईल मधून प्रत्यक्षात माहिती मिळाली नव्हती मूलभूत पणे discretionary access policies चा मुख्य दोष हा आहे की तो माहितीच्या प्रवाहाशी संबंधित नाही विषय B ला या विशिष्ट फाईलची सामग्री दुसर्या विषयावर कॉपी करण्यापासून रोखण्यासाठी तपासणी करू शकत नाही या विशिष्ट व्याख्यानात आपण प्रवेशाचा मजबूत प्रकार पाहतो जो information flow धोरणांवर आधारीत नियंत्रणावर आधारित आहे या धोरणांद्वारे हे विषय B ला इतर कोणत्याही विषयावर माहिती पाठविण्यापासून प्रतिबंधित करते Discretionary access policies ची आणखी एक समस्या म्हणजे Trojan horse शी संबंधित असलेली समस्या मूलत जेव्हा आपण विषय B आपण सिस्टम B मध्ये चालणारी प्रक्रिया असल्याचे गृहित धरू तेव्हा B विषय Aखाद्या Trojan horse मुळे प्रभावित होईल तेव्हा ट्रोजन ला सर्व विषय विशेषाधिकार वारसा मुळॆ प्राप्त करेल माहिती प्रवाह धोरणासह सिस्टममधील प्रत्येक ऑब्जेक्ट विशिष्ट सुरक्षा वर्गाला नियुक्त केला जातो उदाहरणार्थ येथे आपण तीन सुरक्षा वर्ग A B आणि C पाहतो सुरक्षा वर्ग A मधील ऑब्जेक्ट मूलत या निळ्या वस्तू सिक्युरिटी क्लास B मधील ऑब्जेक्टस हे हिरव्या ऑब्जेक्टस वर आणि सिक्युरिटी क्लास C मधील ऑब्जेक्टस हे पिवळ्या रंगाचे वस्तू आहे तर आता सिस्टम काय पुरवेल ते म्हणजे काही नियम आहेत जे माहितीला या सिक्युरिटी क्लासेस च्या मध्ये जाण्याची परवानगी देतात तर हा माहिती प्रवाह या तिहेरी सुरक्षा वर्गाद्वारे परिभाषित केला जातो फ्लो ऑपरेटर जो हा बाण चिन्ह आहे आणि नंतर जॉईन रेलशनशिप मध्ये सामील होऊ शकते म्हणून आपण सुरक्षिततेच्या वर्गात माहिती कशी वाहावी हे ठरवण्यासाठी आपण नियम परिभाषित करू शकतो उदाहरणार्थ आपण या B सारखे काहीतरी लिहिले तर A पर्यंत प्रवाहित होतो याचा अर्थ असा होतो की B कडील माहिती A पर्यंत प्रवाहित होऊ शकते जी B प्रवाहातून या सुरक्षा वर्ग A पर्यंत माहिती आहे त्याचप्रकारे आपण असेही काही लिहू शकतो जेथे C मधून B प्रवाहित होते आणि Bमधून A पर्यंतची माहिती वाहते त्याच गोष्टीचे प्रतिनिधित्व करण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे तथाकथित डॉमिनन्स रिलेशन चा वापर करणे या टिपण्णी मध्ये आपण म्हणतो की A हा B वर वर्चस्व गाजवतो आणि B हा C वर कारण A हा B मधील उपस्थित ऑब्जेक्ट्सची सर्व माहिती मिळवू शकतो आणि म्हणूनच B वर वर्चस्व राखू शकतो पुढे आपण सुरक्षा वर्ग C मध्ये अस्तित्वात असलेली सर्व माहिती मिळवू शकतो आणि म्हणून B हा C वर अधिराज्य गाजवते पुढे आपण जॉइन रिलेशन म्हणून ओळखले जाणारे काहीतरी परिभाषित करतो म्हणून हे जॉइन रिलेशन दोन वर्गांमधील माहिती एकत्रित करून कायदेशीर माहिती कशी प्राप्त केली जाते ते परिभाषित करते समजा आपण सुरक्षा वर्ग B मध्ये अस्तित्त्वात असलेला एखादा ऑब्जेक्ट घेऊ आणि सुरक्षा वर्ग A मध्ये आणखी एक वस्तू घेऊ समजा आपण खरं तर एखादी तिसरी ऑब्जेक्ट तयार केली जी या दोन वस्तूंवर आधारित आहे जी ग्रीन ऑब्जेक्ट आणि निळा ऑब्जेक्ट आहे तर जॉइन रिलेशनशिप या तिसर्या ऑब्जेक्टसाठी सुरक्षा वर्ग परिभाषित करेल हे काही उदाहरणांसह सांगूया म्हणून माहिती प्रवाहातील सर्वात कठोर स्वरूपाचे रूप घेऊ आणि वर्गांदरम्यान कोणतीही माहिती प्रवाहित होऊ शकत नाही अशा एखाद्या विशिष्ट प्रकरणात आपण कसे परिभाषित करू शकतो हे येथे उदाहरण आहे आणि या उदाहरणात जे दिसते ते हे आहे आपण A1 ते AN च्या सेट नुसार सुरक्षा वर्ग परिभाषित करतो जिथे A1 हा सर्वात कमी सुरक्षा वर्ग आहे आणि AN हा सर्वोच्च सुरक्षा वर्ग आहे तर आपण परिभाषित करतो की माहिती AI पासून AI पर्यंत पोहोचू शकते आणि इतर कोठेही नाही म्हणून लक्षात घ्या आणि आपण information flow अशा प्रकारे परिभाषित करीत आहोत की माहिती केवळ विशिष्ट वर्गातील वस्तूंमध्येच प्रवाहित होऊ शकते आणि वेगवेगळ्या सुरक्षा वर्गाच्या ओलांडून जाऊ शकत नाही म्हणून आपण AI सह जोडलेले संबंध खाली खालीलप्रमाणे परिभाषित करतो जिथे आपल्याला AI आपल्याला इतर ऑब्जेक्ट AI मध्येच देईल तर याचा अर्थ असा आहे की जर आपण एका विशिष्ट सुरक्षा वर्गात दोन वस्तू घेतल्या आणि आपण दोन वस्तू जोडल्या तर ती समान सुरक्षा वर्ग तयार करेल आता आपण या दृढ समजुतीला शिथिल करूया जिथे आपल्याला वर्गांमध्ये information flow होऊ इच्छित नाही आपण आणखी एक उदाहरण पाहू जेथे आपण केवळ निम्न सुरक्षा वर्गाकडून उच्च सुरक्षा वर्गाकडे माहिती प्रवाहित करण्यास परवानगी देतो आणि त्याउलट नाही तर आपण A1 ते AN पर्यंत सुरक्षा वर्ग कमी ते उच्चांपर्यंत परिभाषित करण्यापूर्वी आणि फ्लो ऑपरेशन खालीलप्रमाणे परिभाषित करू J चा A प्रवाह A कडे आणि A चा प्रवाह I कडे तेव्हाच होईल जेव्हा J हा I च्या कमी किंवा बरोबर असेल जे ही माहिती खालच्या वर्गातून उच्च वर्गाकडे जाण्यास परवानगी देते त्याचप्रकारे जोड्यांचा संबंध खालीलप्रमाणे आहे AJ तुम्हाला AI प्रदान करेल जेव्हा आपण निम्न सुरक्षा वर्गाच्या उच्च सुरक्षा वर्गासह माहिती मध्ये सामील होता तेव्हा निव्वळ परिणाम हा एक उच्च सुरक्षा वर्ग असतो म्हणून लक्षात घ्या की या उदाहरणासह आपण जे मिळवित आहोत ते केवळ कमी ते उच्चांपर्यंत माहिती प्रवाह आहे म्हणूनच आपण असे विचार करू शकता की अशी कंपनी आहे ज्यात खालील सुरक्षा धोरण आहे मॅनेजरने बनविलेले कागदपत्र केवळ कंपनीतील अन्य व्यवस्थापकांद्वारेच वाचता येऊ शकते आणि कोणताही कामगार त्या विशिष्ट दस्तऐवजास वाचू शकत नाही कामगारांनी बनविलेले दस्तऐवज त्या विशिष्ट कंपनीतील केवळ इतर कामगारच वाचू शकतात आणि कोणत्याही manager ला तो कागदपत्र वाचण्यासाठी प्रवेश नसतो पुढे सार्वजनिक दस्तऐवज म्हणून ओळखल्या जाणार्या कागदपत्रां च्या तिसर्या वर्गाच्या आसपास म्हणून ही पब्लिक डॉक्युमेंट्स दोन्ही व्यवस्थापक तसेच कामगार वाचू शकतात आता आपण या विशिष्ट कंपनी साठी सुरक्षा वर्ग कसे परिभाषित करता येईल याचा विचार करु हे विशिष्ट सुरक्षा धोरण साध्य करण्यासाठी फ्लो ऑपरेटर आहे पुढे या विशिष्ट security flow धोरणास सामील ऑपरेटर काय असावे आपण आता अनिवार्य access control mechanism कडे पाहूया म्हणून MAC किंवा अनिवार्य access control mechanism हा बहु स्तरीय सुरक्षा धोरण किंवा MLS धोरणाचा सामान्य प्रकार आहे या विशिष्ट धोरणात आपण चार प्रवेश वर्ग परिभाषित करतो हे शीर्ष आहेत top secret secret confidential आणि unclassified सिस्टममधील प्रत्येक वस्तूला विशिष्ट वर्गीकरण पातळी दिली जाते ज्यास सिस्टम एकतर top secret secret confidential किंवा unclassified म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते त्याचप्रमाणे त्या सिस्टमच्या वापरकर्त्यासारख्या प्रत्येक विषयाला देखील विशिष्ट क्लिअरन्स लेव्हल दिले जाते म्हणून उदाहरणार्थ एखादा विषय X त्या यंत्रणेमध्ये असेल तर त्या विषयावर टॉप सीक्रेट सीक्रेट confidential किंवा क्लासिफाईड क्लीयरन्स लेव्हल मिळते ही मंजुरी आणि वर्गीकरण पातळी आपण त्यानंतर कोणत्या ऑब्जेक्टमध्ये कोणत्या विषयावर प्रवेश करू शकता हे ठरविण्यासाठी नियम परिभाषित करू शकतो बेल लापॅडुला मॉडेल चे MLS पॉलिसीचे सर्वात सामान्य रूप आहे म्हणूनच हे बेल आणि लापडुला यांनी विकसित केले होते आणि हे 1974 मध्ये विकसित केले गेले होते या विशिष्ट मॉडेलचे उद्दीष्ट आहे की माहिती त्या वाहत्याकडे गेली तर नाही याची खात्री करुन घ्या त्या पातळीवर म्हणून बेल लापॅडुला मॉडेल तीन property किंवा तीन नियम प्रदान करते म्हणून बेल लापॅडुला मॉडेल प्रवेश नियंत्रणाचे पहिले मॉडेल आहे जे सहाय्यक मध्ये सुरक्षा औपचारिकपणे सिद्ध करण्याची परवानगी देते वाचन लेखन परिशिष्ट आणि अंमलात आणण्याचे चार ऍक्सेस मोड आहेत म्हणून विषय आणि ऑब्जेक्ट्समध्ये या चार प्रवेश पद्धती परिभाषित केल्या आहेत दुसऱ्या शब्दांत या चार अॅक्सेस मोड क्लीयरन्स स्तर आणि वर्गीकरण पातळीसाठी परिभाषित केल्या आहेत म्हणून असे म्हणू शकेल की विशिष्ट क्लिरेन्स पातळी विशिष्ट वर्गीकरण स्तरामधील वस्तूंमध्ये प्रवेश करू शकते तर बेल लापडुला मॉडेल तीन भिन्न गुणधर्मांची व्याख्या करते हे नो रीड अप परिभाषित करते किंवा सिंपल सिक्युरिटी प्रॉपर्टी किंवा एसएस प्रॉपर्टी म्हणून ओळखले जाते हे No Write Down किंवा स्टार प्रॉपर्टी म्हणून ओळखली जाणारी दुसरी property देखील परिभाषित करते आणि शेवटी ते Discretionary security property ची व्याख्या करते जे अॅक्सेस मॅट्रिक्सवर आधारित प्रत्येक प्रवेशाचा मध्यस्थी करतात म्हणून आपण या दोन धोरणे No Read Up आणि No Write down काय आहेत ते पाहूया मूलतः No Read up सह असे होते असे म्हणूया की आपल्याकडे clearance level of confidential विषय आहे म्हणून No Read up याचा अर्थ असा होईल की हा विषय उच्च वर्गीकरण पातळी असलेल्या कोणत्याही वस्तू वाचू शकत नाही उदाहरणार्थ हा विषय कोणतीही सिक्रेट वस्तू किंवा कोणतीही गुप्तहेर वस्तू वाचण्यात सक्षम होणार नाही दुसरीकडे clearance levels of confidential असलेले हा विषय confidential म्हणून वर्गीकृत केलेल्या सर्व वस्तू तसेच अवर्गीकृत सर्व वस्तू वाचू शकतो आपण पाहतो की information flow केवळ खालच्या वर्गीकरण पातळी पासून उच्च वर्गीकरण स्तरावर मर्यादित आहे त्याउलट नाही याव्यतिरिक्त बेल लापॅडुला मॉडेल ची दुसरी property No Write Down म्हणून ओळखली जाते म्हणूनच या विशिष्ट मालमत्तेचा अर्थ असा आहे की गोपनीयतेच्या मंजुरी पातळीसह एखादा विषय confidential स्तरावर किंवा सिक्रेट स्तरावर किंवा सर्वोच्च सिक्रेट स्तरावर वस्तू लिहू शकतो कोणत्याही unclassified वस्तूंना लिहायला सक्षम होणार नाही आता ही विशिष्ट property समजणे थोडे अवघड आहे मूलत आपण येथे जे प्रतिबंधित करीत आहोत ते असे आहे की विशिष्ट मंजुरी पातळीसह वापर कर्ता कमी वर्गीकरण स्तरावर असलेल्या वस्तूंवर अधिकार घेऊ शकत नाही दुसरीकडे हा विशिष्ट विषय उच्च वर्गीकरण स्तरावर सर्व वस्तूंना लिहू शकतो आता या विशिष्ट स्लाइडमध्ये आपण पाहू बेल लापॅडुला मॉडेल No Write Down चे कशाचे वर्णन करते असे समजू या की आपल्याकडे येथे प्रक्रिया आहे ज्यात एक confidential clearance आहे याचा अर्थ confidential असा होतो की ही विशिष्ट प्रक्रिया अशी वर्गीकृत केलेली वस्तू वाचू शकते आता आपण गृहित धरू की ही प्रक्रिया मालवेयर किंवा ट्रोजनद्वारे संक्रमित झाली आहे जेव्हा आपल्याला माहित आहे की जेव्हा हे ट्रोजन अंमलात आणते तेव्हा त्याच्या पॅरेण्ट प्रोसेस च्या सर्व प्रिव्हिलेजेसचा वारसा मिळतो या प्रकरणात ट्रोजन confidential clearance सह run होईल म्हणून ट्रोजन सर्व confidential फाइल्स वाचू शकतो आता ट्रोजन काय करू शकते तसेच जेव्हा No Write Down policy नसल्यास हे ट्रोजन काय करू शकते ते म्हणजे या confidential फाइल्स वर्गीकृत स्तरावर लिहू शकतात अशा प्रकारे आपण पाहतो की तिथे एक प्रवाह आहे अशा वर्गाचे उच्च वर्गीकरण स्तरापासून खालच्या वर्गीकरण स्तरापर्यंत प्रवाह रोखण्यासाठी बेल लापॅडुला मॉडेल No Write Down policy परिभाषित करते म्हणून येथे आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बेल लापॅडुला मॉडेल कमी वर्गीकरण स्तरावर असलेल्या फायलींना लेखन करण्यास प्रतिबंधित करीत आहे परंतु उच्च वर्गीकरण स्तरावर असलेल्या फायलींना लेखन प्रतिबंधित करीत नाही म्हणून याचा अर्थ clearance of confidential सह हा विषय आहे ज्या फायली लिहु शकतात ज्या सिक्रेट आणि टॉप सीक्रेट असतात तथापि हा विषय इतर फायली वाचण्यात सक्षम होणार नाही म्हणून बेल लापाडूला मॉडेलमधील हा विशिष्ट नियम जोडला गेला आहे जेणेकरून सुरक्षेचा औपचारिक पुरावा मिळू शकेल बेल लापॅडुला मॉडेल ने परिभाषित केलेली तिसरी property म्हणजे DS property म्हणजे Discretionary access control होय म्हणजे काय ते सांगते की आपल्याकडे mandatory access control किंवा MAC layer परिभाषित असूनही आपल्याकडे Discretionary access control असणे आवश्यक आहे आपल्या सिस्टम मधील यंत्रणा आवश्यक पणे मॅकचे नियम discretionary access control पॉलिसी अधि लिखित करतात वापर कर्ता अनधिकृत व्यक्तींना डेटा देऊ शकत नाही आता discretionary नुसार access control पॉलिसीच्या अधीन आहेत की तो किंवा तिचा मालक असलेल्या दुसर्या व्यक्तीकडे असलेल्या दस्तऐवजात प्रवेश होऊ शकतो परंतु केवळ MAC नियमांचा अर्थ असा असेल तरच याला परवानगी दिली जाऊ शकते उदाहरणार्थ एखादा विशिष्ट विषय टॉप सीक्रेट क्लीयरन्स लेव्हल म्हणून सांगावा म्हणजे याचा अर्थ असा की विशिष्ट विषय दोन फाइल्स वाचू किंवा लिहू शकतो ज्या टॉप सीक्रेट म्हणून चिन्हांकित आहेत आता बेल लापॅडुला मॉडेल मध्ये असलेले Discretionary access अॅक्सेस कंट्रोल परवानगी देईल की हा विशिष्ट टॉप सीक्रेट यूझर अॅक्सेस मॅट्रिक्सचा वापर इतरांना अधिकार प्रदान करण्यासाठी करू शकेल तर याचा अर्थ असा आहे की discretionary access control mechanism ने विशिष्ट वापरकर्त्यासाठी अधिकार मंजूर करू शकतात इतर वापरकर्त्यांसाठी सर्वात top secret objects तथापि MAC नियम देखील पाळले जाणे आवश्यक आहे ते म्हणजे नो राइट डाऊन आणि तेच No Read up आणि नो रीड डाउन याचा अर्थ असा होईल की या विशिष्ट वापर कर्त्यास केवळ अशा विषयांवर प्रवेश मंजूर होईल ज्यामुळे त्याच top secret level वर आहेत म्हणून उदाहरणार्थ हा विषय ज्याला unclassified म्हणून चिन्हांकित केले गेले आहे अशा दुसर्या विषयावर वाचनासाठी प्रवेश देऊ शकणार नाही म्हणून मी क्लिअरन्स लेव्हल ऑफ टॉप सीक्रेटसह विषय असलेल्या दुसर्या विषयावर दस्तऐवजासाठी वाचन प्रवेश देऊ शकणार नाही unclassified क्लीयरन्स लेव्हल यामुळे हे सुनिश्चित केले जाईल की जरी discretionary ऍक्सेस कंट्रोल यंत्रणे सिस्टम मध्ये आहेत तरीही अनिवार्य access control यंत्रणे विविध क्लियरन्स लेव्हल वरील माहितीचा अनधिकृत प्रवाह रोखू शकतात बेल लापॅडुला मॉडेल ची मर्यादा खालीलप्रमाणे आहेः जसे आपण लक्षात घेतले असेल की बेल लापॅडुला मॉडेल वापर कर्त्यास गोपनीयतेच्या परवानगीने वापर कर्त्यास दोन फाइल्स लिहिण्यास परवानगी देतो ज्यास सिक्रेट किंवा टॉप सीक्रेट म्हणून चिन्हांकित केलेले आहे आता हे कारणीभूत ठरू शकते अखंडतेच्या मुद्द्यांसह बेल लापॅडुला मॉडेल केवळ confidentiality शी संबंधित आहे जे वापरकर्त्यांना योग्य क्लीयरन्स स्तरासह योग्य स्थान स्तरासह योग्य दस्तऐवजांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी डिझाइन केलेले आहे बेल लापॅडुला मॉडेल ची आणखी एक मर्यादा अशी आहे कि जेव्हा जेव्हा पातळीमध्ये बदल होतो तेव्हा आपण असे समजू या की वापरकर्त्यास विशिष्ट कंपनीच्या टॉप सीक्रेटची परवानगी आहे आता कधीकधी असे समजू की वापरकर्त्याने कंपनी सोडली तर काय होते तर असे झाले पाहिजे की वापरकर्त्याने टॉप सीक्रेटपासून unclassified clearance कडे जावे म्हणजे यामुळे गोपनीयतेचा भंग होऊ शकेल याचा अर्थ असा आहे की कंपनीमध्ये सध्या अस्तित्त्वात असलेली टॉप सिक्रेट माहिती unclassified वापरकर्त्यांद्वारे प्रवेश केली जाऊ शकते म्हणून बेल लापॅडुला मॉडेल हा उल्लंघन शोधण्यात सक्षम होणार नाही म्हणून जेव्हा जेव्हा पातळीत बदल होईल तेव्हा अतिरिक्त नियम आवश्यक असेल हे साध्य करण्यासाठी शांतता गुणधर्म म्हणून ओळखल्या जाणारा एक अतिरिक्त नियम आहे जो बेल लापॅडुला मॉडेल साठी परिभाषित केला आहे शांतता मालमत्तेचे दोन प्रकार आहेत Strong Tranquillity property आणि Weak Tranquillity property एक Strong Tranquillity property परिभाषित केली गेली आहे आणि सिस्टीमच्या लाइफटाईम मधील ऑब्जेक्ट्स लेबल बदलत नाहीत जर एखाद्या विशिष्ट विषयावर टॉप सीक्रेट म्हणण्याची मंजूरी येत असेल तर विशिष्ट विषय प्रणालीच्या संपूर्ण कालावधी साठी टॉप सिक्रेट मंजूरी मध्ये राहील पुढे अशाच प्रकारे एखाद्या ऑब्जेक्टला गोपनीय म्हणावे म्हणून परिभाषित केले असेल तर ऑब्जेक्ट सिस्टमच्या संपूर्ण आयुष्यासाठी confidential राहील म्हणून एक Weak Tranquillity property खालीलप्रमाणे विषय म्हणून परिभाषित केली जाते आणि वस्तूंच्या भावनेचे उल्लंघन करणार्या मार्गाने लेबल बदलत नाहीत सुरक्षा धोरण मूलत या कमकुवत शांततेच्या मालमत्तेने आपले विषय परिभाषित केले पाहिजेत आणि ऑब्जेक्टची पातळी बदलू शकते जेणेकरून बेल लापडुलाच्या मालमत्तेचे उल्लंघन होणार नाही तसेच या Strong Tranquillity property सह सिस्टमची सुरक्षा सहजपणे सिद्ध करतांना हे सिद्ध होते कि Weak Tranquillity property सह सेक्युरिटी अधिक कठीण होते बेल लापॅडुला मॉडेल ची आणखी एक मर्यादा सिक्रेट channels शी संबंधित आहे तर आपण असे म्हणू शकता की आपल्याकडे ही विशिष्ट प्रक्रिया आहे जी गोपनीयतेच्या परवानगीने चालू आहे आता बेल लापॅडुला मॉडेल या विशिष्ट प्रक्रियेवर किंवा कोणत्याही ट्रोजन चालू असल्याची खात्री करेल या विशिष्ट प्रक्रिये मध्ये unclassified स्तरावर confidential असलेली माहिती हस्तांतरित करीत नाही तथापि बेल लापॅडुला मॉडेल असूनही सिक्रेट संप्रेषण होऊ शकते जेणेकरून सिक्रेट चॅनेल म्हणून ओळखले जाईल तर सिक्रेट चॅनेल मूलत संप्रेषणासाठी एक चॅनेल आहेत जे डिझाइनद्वारे हेतू नाहीत उदाहरणार्थ user page faults file lock cache memory branch predictors आणि अशा प्रकारे सिक्रेट channels म्हणून वापरल्या जाऊ शकतात म्हणूनच हे चॅनेल जरी अत्यंत गोंगाट करतात तरीही बेल लापॅडुला मॉडेल किंवा इतर कोणत्याही MLS मॉडेल चंद्रकोरच्या प्रेरणेने एका वर्गीकरण पातळीवरून दुसर्या अनधिकृत वर्गीकरण स्तरावर माहिती हस्तांतरित करण्यासाठी वापरली जाऊ शकते नंतरच्या व्याख्यानात आपण एका सिक्रेट वाहिनीचे उदाहरण पाहू आणि हे कसे पाहू सिक्रेट चॅनेल व्यवहारात कार्य करते आता एका MLS मॉडेलचे आणखी एक उदाहरण पाहूया म्हणून त्याला बीबा मॉडेल म्हणून ओळखले जाते आणि मूलतः हे बेल लापडुला मॉडेल आहे उलट तर बेल लापाडूला मॉडेल केवळ गोपनीयतेशी संबंधित आहे आणि अखंडतेबद्दल काळजी घेत नाही दुसरीकडे बीबा मॉडेल प्रामुख्याने integrity शी संबंधित आहे म्हणून अनधिकृत वापरकर्त्यांना ऑब्जेक्टमध्ये बदल करण्यापासून रोखणे ही बीबा मॉडेलची मुख्य भूमिका आहे १९७५ मध्ये केनेथ जे बीबाने Biba property प्रस्तावित केली होती आणि DS नियम व्यतिरिक्त दोन नियमांची व्याख्या केली आहे पहिला नियम no read down किंवा the simple integrity theorem तर दुसरा नियम no write up किंवा the star integrity theorem आहे तर simple integrity theorem सह एखाद्या विशिष्ट विषयावर विशिष्ट क्लिअरन्स असलेल्या क्लिअरन्सवरील ऑब्जेक्ट वाचू शकतात त्याच क्लिअरन्सवर ऑब्जेक्ट्स वाचू शकतात आणि कमी क्लिअरन्सवर ऑब्जेक्ट्सचा अधिकार असू शकतो तर आपणास माहितीचा प्रवाह दिसेल information flow higher clearance level पासून lower clearance level वर जाऊ शकतो आणि दुसरीकडे बीबाच्या मालमत्तेस परवानगी नसलेली no read up आणि no write up म्हणजे दुसर्या शब्दात बीबा मॉडेल lower clearance level पासून उच्च स्तरावर information flow प्रतिबंधित करेल मग बीबा मॉडेल वाचण्यास का प्रतिबंधित करते तर मूलत जर read down ची परवानगी असेल तर उच्च अखंडता ऑब्जेक्ट कमी अखंडतेच्या दस्तऐवजाद्वारे सुधारित केले जाऊ शकते तर उदाहरणार्थ आपण असे म्हणूया की आमच्याकडे general captains आणि private यांच्यासारखे श्रेणी रचना आहे म्हणून जेव्हा आपण बीबा मॉडेल यास तयार केलेला दस्तऐवज असेल तेव्हा आपण असे सांगावे की सर्वसाधारण सर्व विषयांवर निम्न स्तरावर वाचनीय असावे पुढे बीबा मॉडेल देखील no read down मालमत्तेची व्याख्या करते तर याचा अर्थ असा की captains नी तयार केलेली फाईल general वाचू शकत नाही म्हणून बीबाचे मॉडेल अनेक ऑपरेटिंग सिस्टममध्ये अवलंबले गेले आहे मूलत सिस्टममधील सर्व वापरकर्त्यांद्वारे सिस्टम फायली रीड करता येतील याची खात्री करुन घेतली जाईल तथापि सिस्टम फायली कोणत्याही वंचितांकडून सुधारित करण्यात सक्षम होणार नाहीत या पाठ्यक्रमातील पुढील व्याख्यान आपण सिक्रेट channels विषयी अधिक तपशील मध्ये पाहू आपण कॅशे secret covert channel चे उदाहरण घेऊ आणि एका एंटीटी कडून दुसर्या एंटीटी कडे अनधिकृत पद्धतीने माहिती कशी वाहू शकते ते पाहू